या मॉड्युलमध्ये आपले स्वागत आहे आणि हे वर्ग 7 आहेत तर आपण आधीच्या वर्गात काय केले ते पटकन आठवू या आम्ही आत्तापर्यंत जे पाहिले आहे ते म्हणजे सेन्सर डिझाइन करण्याच्या प्रक्रियेचा प्रवाह तुम्हाला त्वरीत कसा कळेल हे ASUA12 वेल तील इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहे की नाही किंवा ते गॅस सेन्सर आहे की नाही तर कल्पना अशी होती की शेवटी MOSFET बनवण्याची प्रक्रिया काय आहे हे शिकणे आवश्यक आहे बरोबर तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की आपण सिलिकॉन वेफर घेतल्यास आपण पहिले पाऊल ऑक्सिडेशन करत होतो म्हणून आणि आम्ही MOSFET डिझाइनसाठी विविध टप्प्यांवर ऑक्सिडेशन किंवा ऑक्साइडचा वापर पाहिला आहे उदाहरणार्थ ते भरलेले ऑक्साईड वापरले जाते आणि गेट ऑक्साईड वापरले जाते तर सिलिकॉन डायऑक्साइड वाढवण्याचे तंत्र काय आहेत आपण पाहिले आहे की एक LPCVD आहे आपण पाहिले आहे PECVD आहे LPCVD हे कमी दाबाचे केमिकल वेपर डिपॉझिशन आहे PECVD हे दुसरे काहीही नसून प्लाजमा इंहन्स केमिकल वेपर डिपॉझिशन आहे तर आज आपण पाहुया की फिजिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय आणि पुन्हा केमिकल वेपर डिपॉझिशन काय आहेत आपण खोलात जात नाही परंतु आपल्याला हे माहित असले पाहिजे की या प्रक्रियेचा वापर मेटल वाढवण्यासाठी सेमीकंडक्टर वाढवण्यासाठी किंवा मेटल डिपॉझिट सेमीकंडक्टर डिपॉझिट इन्सुलेटरमध्ये ठेवण्यासाठी केला जातो आणि आपल्याला हे समजले पाहिजे की जेव्हा आपण एमओएसएफईटी बनवतो जे तंत्र आपण ते बरोबर वापरले पाहिजे कारण आपण आत्ता जे समजत आहोत ते प्रक्रिया प्रवाह आहे प्रक्रिया प्रवाह एक कृती आहे तर आपण कोणत्या प्रकारची कृती फाउंड्री ची शिफारस कराल तर ते त्याचे अनुसरण करू शकतील आणि ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एक उपकरण देऊ शकतात तुमची वैशिष्ट्ये तुमची धातू बरोबर जर तुम्हाला काही वेगळे धातू बदलून किंवा MOSFET मध्ये काही वेगळे साहित्य विकून संशोधन करायचे असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची रेसिपी सांगावी लागेल आणि ती रेसिपी फाउंड्री मधील सध्याच्या रेसिपीपेक्षा फारशी वेगळी नसावी तर हे कसे समजून घ्यावे आपण कोणत्या प्रकारच्या पाककृती वापरू शकतो आणि त्यासाठी आपल्याला उपकरणे समजून घेणे आवश्यक आहे तर आत्ता आपल्याला जे समजले ते म्हणजे आपण सिलिकॉन डायऑक्साइड कसे वाढवू शकतो आता आपण मेटल कसे डिपॉझिट करू शकतो किंवा सेमीकंडक्टर कसे डिपॉझिट करू शकतो किंवा इन्सुलेटर कसे डिपॉझिट करू शकतो ते पाहू तर जर तुम्हाला आठवत असेल की आम्ही जे पाहिले ते इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स योग्य आहेत आणि त्यात आम्ही ऑक्साइड ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट वापरला आहे ज्यावर आमच्याकडे एक धातू आहे जी फोटोलिथोग्राफी वापरून इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी नमुना तयार केली होती तर आज ही धातू कशी जमा केली जाते ते आपण इतर सेमीकंडक्टर कसे जमा केले जातात हे जाणून घेऊ म्हणून आजचा वर्ग एक अतिशय महत्त्वाची उपकरणे किंवा एक तंत्र समजून घेण्यावर आहे ज्याला फिजिकल वेपर डिपॉझिशन म्हणतात आणि दुसरे तंत्र जे PVD सारखे महत्वाचे आहे त्याला केमिकल वेपर डिपॉझिशन म्हणतात ना आम्ही इंटिग्रेटेड सर्किट वर भर देत आहोत आता जर तुम्हाला येथे फिजिकल नाव दिसले तर तुम्हाला केमिकल नाव बरोबर दिसेल याचा अर्थ असा की तुम्ही धातूपासून वेपर सेमीकंडक्टर ते वेपर किंवा इन्सुलेटर ते वेपर पर्यंत सामग्रीचे एव्हपोरेशन करण्याचा फिजिकल मार्ग वापरत आहात परंतु काही फिजिकल मार्ग वापरत आहात इथे तुम्ही केमिकल रिएक्शन वापरून तुमच्या आवडीच्या पदार्थांची वेगळी वेपर तयार करत आहात बरोबर तर आपण फिजिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय ते एक एक करून पाहू आणि नंतर आपण केमिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय याकडे वळू तर जर तुम्ही पहिली स्लाईड पाहिली तर आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते म्हणजे मला इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स हवे असतील तर s u 8 मध्ये कोणत्या पायऱ्या आहेत मग आपण गॅस सेन्सर कसा तयार करू शकतो हे देखील पाहिले आहे कल्पना अशी होती की आपल्याला प्रक्रिया समजतात तर जर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर असलेले हे विशिष्ट उदाहरण घेतले तर आम्ही पहिले पाऊल टाकले की आम्ही सिलिकॉन वेफर घेतले आहे ना आणि मग आपण थर्मल ऑक्सिडेशन वापरून ऑक्साईड वाढवला आहे आणि हे वेट ऑक्सिडेशन तंत्र किंवा ड्राय ऑक्सिडेशन तंत्र वापरून 1200 डिग्री सेंटीग्रेडवर केले गेले आहे बरोबर हे पर्यंत आपण पाहिले आहे आता आपण हे पाहायचे आहे की मी डिपॉझिट करतो किंवा मला या ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर मेटल किंवा सेमीकंडक्टर डिपॉझिट करायचे असल्यास हे तुमचे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट आहे तर आता ते ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट आहे या ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर जर मला धातू किंवा सेमीकंडक्टर डिपॉझिट करायचा असेल किंवा मला इन्सुलेटर ठेवायचा असेल किंवा ही तुमची इन्सुलेट सामग्री आहे बरोबर सिलिकॉन डायऑक्साइड इन्सुलेटर आहे हा तुमचा सेमीकंडक्टर आहे हा तुमचा इन्सुलेटर आहे बरोबर तर जर मला हा विशिष्ट थर ठेवायचा असेल जो एक धातू असू शकतो जो सेमीकंडक्टर असू शकतो जो इन्सुलेटर असू शकतो आजच्या व्याख्यानासाठी कोणती तंत्रे आहेत ते ठीक आहे तर जसे आपण पहिल्या स्लाइडवर पाहतो त्याप्रमाणे 2 तंत्रे आहेत एक म्हणजे फिजिकल वेपर डिपॉझिशन करणे आणि दुसरे म्हणजे केमिकल वेपर डिपॉझिशन बरोबर फिजिकल वेपर डिपॉझिशन आणि केमिकल वेपर डिपॉझिशन तर आपण प्रथम फिजिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय ते पाहू या ठीक आहे तर फिजिकल वेपर डिपॉझिशन हे एक तंत्र आहे ज्यामध्ये फिजिकल पद्धती सब्सट्रेटवर डिपॉझिट करणारे अणू तयार करतात याचा अर्थ आपल्याला फिजिकल रित्या एटम चे योग्य डिसलॉज करावे लागेल किंवा सामग्रीची वेपर करावी लागेल जेणेकरून आम्ही आमच्या आवडीची ही सामग्री सब्सट्रेटवर डिपॉझिट करू शकू सब्सट्रेट सिलिकॉन असू शकतो सब्सट्रेट काच असू शकतो सब्सट्रेट प्लास्टिक असू शकतो सब्सट्रेट इतर कोणतीही सामग्री असू शकते ज्यावर आम्हाला वाढायचे आहे किंवा आम्हाला आमचे डिव्हाइस व्यवस्थित बनवायचे आहे तर ही तंत्रे काय आहेत प्रथम एव्हपोरेशन म्हणतात एव्हपोरेशन खूप सोपे आहे तर एव्हपोरेशन बरोबर काय आहे एव्हपोरेशन म्हणजे काय तर एक उदाहरण पाहू तर एव्हपोरेशन हे एखाद्या सामग्रीला एव्हपोरेशन स्वरूपात बदलण्यासारखे आहे आणि शेवटी एव्हपोरेशन होते तर जर मी धातू गरम करत राहिलो तर आपण म्हणूया की अॅल्युमिनियमचे उदाहरण घेऊ जर मी अॅल्युमिनियम गरम करत राहिलो काही तापमान बरोबर अॅल्युमिनियमच्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा जास्त काय होईल अॅल्युमिनियम आधी वितळेल ते मेल्टिंग सुरवात होईल आणि मी तरीही तापमान वाढवत राहिलो तर जर मी अजूनही तापमान वाढवत राहिलो तर काय होईल अॅल्युमिनियम एव्हपोरेशन सुरू होईल तर एव्हपोरेशन मध्ये आपण सामग्रीला त्याच्या मेल्टिंग पॉइंट च्या पलीकडे कसे गरम करू शकतो ते पाहू त्यामुळे ते एव्हपोरेशन होते किंवा त्याचे एव्हपोरेशन होते आणि थरावर डिपॉझिट होते स्पटरिंग हा एटम ना सब्सट्रेटवर डिपॉझिट करण्याचा आणखी एक मार्ग आहे हा एक मेकॅनिकल मार्ग आहे ज्यामध्ये स्पटरिंग म्हणजे नेमके काय होते आणि सिस्टीम कशी दिसते हे आपण पाहणार आहोत हे आपल्याला समजून घेणे आहे की या गोष्टी कशा आहेत यामागील फिजिक्स आपण खरोखर पाहत नाही नीट केले जाते कारण आमच्या अभ्यासक्रमाच्या व्याप्तीला वाव नाही म्हणजे आम्हाला समजते की ही अशी तंत्रे आहेत जी आम्ही प्रक्रियेत वापरू शकतो आता या फिजिकल शरीर स्थितीला कधीकधी व्हॅक्यूम डिपॉझिशन म्हणतात आपण व्हॅक्यूम डिपॉझिशन पाहतो कारण प्रक्रिया सामान्यतः केली जाते सामान्यतः एक इव्हॅक्यूएट चेंबर मध्ये केले जाते याचा अर्थ ज्या चेंबरमध्ये व्हॅक्यूम आहे तर इव्हॅक्यूएट करणे किंवा व्हॅक्यूम तयार करण्याचा फायदा काय आहे हे बरोबर करून काय फायदा प्रथम प्रदूषण कमी करण्यासाठी कमी करणे आवश्यक आहे बरोबर दुसरे म्हणजे मीन फ्री पाथ नावाची संकल्पना आहे पहा म्हणजे मीन फ्री पाथ म्हणजे काय त्याच्या आधी एटम मधील टक्करांची संख्या शोधा तर जर मी समजा की हा एक सब्सट्रेट आहे असे समजले की मी धातूचे एव्हपोरेट केले तर हे एटम एव्हपोरेट होतील आणि ज्या लांबीच्या आधी हा एटम दुसर्या एटम ला टक्कर देईल तो एटम x दुसर्या एटम शी टक्कर देईल आणि ही लांबी मार्गाला मीन फ्री पाथ म्हणतात मीन फ्री पाथ शक्य तितका मोठा शक्य तितका मोठा असावा तर 2 गोष्टी ज्या आपल्याला समजल्या आहेत एक म्हणजे आपल्याला मीन फ्री पाथ वाढवायचा आहे दुसरा म्हणजे आपल्याला प्रदूषण कमी करायचे आहे ते करण्यासाठी आपल्याला व्हॅक्यूम तयार करावा लागेल आपल्याला व्हॅक्यूम तयार करावे लागेल तर स्पटरिंगकिंवा एव्हपोरेशन किंवा सामान्यतः थर्मल फिजिकल वेपर डिपॉझिशन सामान्यतः व्हॅक्यूममध्ये केले जाते आता बहुतेक वेळा फिजिकल वेपर डिपॉझिशन वापरले जातात किंवा हे तंत्र धातूसाठी वापरले जाते तथापि डायलेक्ट्रिक्स आणि काही सेमीकंडक्टर काही विशेष उपकरणे वापरून काही विशेष उपकरणे वापरून डिपॉझिट केले जाऊ शकतात फिजिकल मूल्यमापनाचा वापर करून तुम्ही डायलेक्ट्रिक्स किंवा सेमीकंडक्टर्स कसे डिपॉझिट करू शकता ते आम्ही पाहू तर ही गोष्ट आता सोपी आहे आपण पुढे पाहू ते एटम चे एव्हपोरेशन करण्यासाठी एटम चे एव्हपोरेशन करण्यासाठी क्रूसिबल किंवा बोटीला पुरविल्या जाणार्या थर्मल पॉवर वर अवलंबून असते याचा अर्थ काय तर समजा माझ्याकडे हे क्रूसिबल किंवा बोट बरोबर असेल तर मी या बोटीला का म्हणतो कारण मी या बोटीला का म्हणतो कारण त्यात तुम्हाला एव्हपोरेशन करायचे आहे ते साहित्य वाहून नेले जाते तर हा धातू आहे ज्याला आपण एव्हपोरेशन करू इच्छितो आता मी या धातूचे एव्हपोरेशन कसे करू शकतो कारण धातू सॉलिड आहे योग्य धातू सॉलिड आहे तर मी या धातूचे एव्हपोरेशन कसे करू शकतो आणि सब्सट्रेट धारकावर या धातूच्या शीर्ष स्थानी असलेल्या सब्सट्रेटवर कसे डिपॉझिट करू शकतो तर मी तुम्हाला सब्सट्रेट होल्डर काय आहेत ते सांगेन मी तुम्हाला ते दाखवेन सब्सट्रेट होल्डर हे उपकरण किंवा साधन आहे जे सब्सट्रेट ठेवू शकते जे सब्सट्रेट धारण करू शकते मला आत्ता या धातूचे एव्हपोरेशन करावे लागेल आणि सब्सट्रेट वर डिपॉझिट करा बरोबर तर मी हे कसे करू शकतो ते खूप हाई पॉवर लागू करून आहे मी पॉवर म्हणालो कारण याचा रेजिस्टन्स अत्यंत लहान आहे म्हणून मी योग्य व्होल्टेज लागू केल्यास हाई विद्युत प्रवाह वाहू लागेल कारण रेजिस्टन्स कमी आहे आणि हा हाई पॉवर ची निर्मिती आहे पॉवर काहीही नाही पण I स्क्वेअर R राईट P बरोबर VI बरोबर V बरोबर IR म्हणजे P बरोबर IR मध्ये I जे दुसरे काहीही नाही पण I स्क्वेअर R बरोबर तर यामुळे गरम झाल्यामुळे बोट खूप हाई तापमानापर्यंत गरम होईल आता जर मी ही बोट अत्यंत हाई तापमानात गरम केली तर तर या तापमानाला मी Y म्हणतो आणि माझ्या धातूसाठी तापमान म्हणतो बरोबर माझ्या धातूचे तापमान मला म्हणू दे की TM हे TY आहे बरोबर तर जर हे तापमान जे बोटीचे तापमान आहे ते धातूच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर काय होईल धातू मेल्टिंग सुरवात होईल आणि या मेल्टिंग मुळे हे प्रकरण घडेल जर मी बोटीचे हे तापमान वाढवत राहिलो तर धातूचे एव्हपोरेशन सुरू होईल जेव्हा ते एव्हपोरेशन सुरू होते तेव्हा ते थरांवर डिपॉझिट केले जाईल म्हणूनच आम्ही येथे जे म्हणतो ते असे आहे की जेव्हा तुम्हाला फिजिकल वेपर डिपॉझिशन वापरावे लागते तेव्हा ते एटम चे एव्हपोरेशन करण्यासाठी क्रुसिबल किंवा बोटीला पुरविलेल्या थर्मल उर्जेवर अवलंबून राहावे लागते आपण पुढील वाक्य पाहू या पुढील वाक्य म्हणजे एव्हपोरेशन झालेले एटम स्त्रोत आणि नमुना यांच्यातील रिक्त जागेतून प्रवास करतात आणि नमुन्याला चिकटतात बरोबर तर याचा अर्थ काय माझ्याकडे ही धातूची सामग्री आहे का ते पहा आणि हे माझे थर आहेत का मग सर्व काही एका चेंबरमध्ये ठेवले आहे जे रिकामे केले जाते ते काय म्हणतात किंवा व्हॅक्यूम आहे तर मी काय म्हणालो एटम चे एव्हपोरेशन होते ते बरोबर स्त्रोत आणि नमुना दरम्यान रिकामी केलेल्या स्पेस व्हॅक्यूममधून प्रवास करा हा आमचा नमुना आहे हा आमचा स्रोत आहे सब्सट्रेट ही एक गोष्ट आहे तर एटम या विशिष्ट रिकामी केलेल्या जागेतून प्रवास करत आहेत हे एटम योग्य आहेत आणि ते स्त्रोत आणि सब्सट्रेट दरम्यान प्रवास करत आहेत आता पृष्ठभागाच्या रिएक्शन सहसा खूप वेगाने होतात आणि चिकटल्यानंतर पृष्ठभागाच्या एटम ची पुनर्रचना करण्यासाठी फारच कमी वेळ असतो जेव्हा तुम्ही मेल्टिंग पॉइंट गाठल्यानंतर अचानक डिपॉझिट करता तेव्हा तुम्ही पाहता आणि जेव्हा आपण मेल्टिंग पॉइंट पेक्षा जास्त वाढतो तेव्हा हे अचानक सब्सट्रेटवर खूप वेगाने डिपॉझिट होण्यास सुरवात होते सब्सट्रेटवर खूप वेगाने जसे की सब्सट्रेटवर खूप वेगाने आता ते सर्वत्र डिपॉझिट होईल ते सर्वत्र डिपॉझिट केले जाईल परंतु ते सब्सट्रेटवर देखील डिपॉझिट केले जाईल कारण सब्सट्रेट धारकावर सब्सट्रेट लोड केले जातात बरोबर हे आमचे सब्सट्रेट आहेत 2 3 4 4 सब्सट्रेट तेथे आहेत म्हणून जेव्हा ते वेगाने डिपॉझिट होत असते तेव्हा एटम च्या पुनर्रचनासाठी आपल्याकडे फारच कमी वेळ असतो एटम ची व्यवस्था का आवश्यक आहे कारण जर तुम्हाला पॉलीक्रिस्टलाइन फिल्म डिपॉझिट करायची असेल तर एटम ची पुनर्रचना करणे अत्यंत महत्वाचे आहे परंतु पीव्हीडीच्या बाबतीत बहुतेक तुम्हाला जे काही चित्रपट सापडतात ते पॉलीक्रिस्टलाइन नसतात आता पॉलीक्रिस्टलाइन बनवण्याचे मार्ग आहेत परंतु आत्ता आम्हाला स्वारस्य नाही आम्हाला स्वारस्य आहे ते म्हणजे PVD ला PVD समजून घेणे म्हणजे आम्ही ते वापरू शकतो किंवा आम्ही ते आमच्या MOSFET मधील अनेक बिंदूंवर वापरू शकतो जे एकदा 100 वेळा 1000 वेळा आहे मी तेच बोलत आहे जी MOSFET MOSFET MOSFET आहे का कारण आम्हाला MOSFET कसे बनवायचे यासाठी प्रक्रिया प्रवाह समजून घेणे आवश्यक आहे म्हणून आमच्या MOSFET ची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आम्हाला फिजिकल वेपर डिपॉझिशन समजून घ्यावा लागला आम्हाला केमिकल वेपर डिपॉझिशन समजून घ्यावा लागला आम्हाला थर्मल ऑक्सिडेशन समजले पाहिजे आम्हाला फोटोलिथोग्राफी बरोबर समजली पाहिजे मग तुला नीट समजेल पृष्ठभागाची प्रतिक्रिया सामान्यत खूप वेगाने होते जाडीची एकसमानता चिकटवल्यानंतर पृष्ठभागाच्या एटम ची पुनर्रचना होण्यास फारच कमी वेळ असतो आणि पृष्ठभागाच्या स्थलाकृति आणि पायरी व्याप्तीद्वारे सावलीत समस्या ठीक आहेत 3 गोष्टी जाडी एकसारखेपणा थर ओलांडून एकसमानता योग्य असावी कारण इथल्या थराचा अर्धा भाग आणि इथला अर्धा थर असा नसावा तर समजा मला 100 नॅनोमीटर फिल्म डिपॉझिशन करायची आहे बरोबर माझ्याकडे येथे 95 नॅनोमीटर आहे माझ्याकडे येथे 100 नॅनोमीटर आहे मला सर्वत्र एकसमान डिपॉझिशन असणे आवश्यक आहे तर एक म्हणजे डिपॉझिशन एकसमान नाही दुसरे म्हणजे पृष्ठभागाच्या स्थलाकृतिद्वारे सावली आहे सावलीचा प्रभाव काय आहे ते आपण पाहू आणि शेवटी स्टेप कव्हरेज समस्या आहेत पाऊल कव्हरेज इश्यू म्हणजे जर मला सामग्रीचे एव्हपोरेशन करायचे आहे अशी पायरी माझ्याकडे असेल आणि तुम्हाला फक्त याच भागात साहित्य जमा झालेले दिसेल तर हे क्षेत्र जमा होऊ शकत नाही हे क्षेत्र जमा होऊ शकत नाही फक्त हे क्षेत्र सावलीमुळे जमा होते कारण पायरी ही सावली आहे तसेच जमा केलेल्या सामग्रीमुळे स्त्रोतापासून आणि सब्सट्रेट बाजूने सावली आहे आणि त्यामुळे स्टेप कव्हरेज व्यवस्थित न कव्हर करण्यात समस्या निर्माण होईल स्टेप कव्हरेज ही एक समस्या आहे या विशिष्ट व्याख्यानाच्या शेवटी आपण एक उदाहरण पाहू आणि नंतर तुम्हाला दिसेल की स्टेप कव्हरेज म्हणजे काय तर मी पुढील स्लाईडवर गेलो तर मी येथे जे पाहतो ते पहिले म्हणजे मला थर्मल ऑक्सिडेशन दिसते तर मला स्क्रीनच्या डाव्या बाजूला स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसल्यास थर्मल ऑक्सिडेशन वर मला जे दिसते ते काय दाखवते हे हे दर्शविते ते दर्शविते की तेथे एक पंप आहे तेथे एक पंप आहे जो तयार केला गेला आहे की तेथे व्हॅक्यूम तयार करण्यासाठी आहे बरोबर कारण जर मी हा व्हॉल्व्ह उघडला तर मी हा व्हॉल्व्ह उघडला तर माझा पंप चेंबरशी जोडला जाईल माझा पंप चेंबरशी जोडला जाईल आणि म्हणजे चेंबरमध्ये जी काही हवा असेल ती या पंपाच्या मदतीने बाहेर काढली जाईल आणि मी चेंबरच्या आत व्हॅक्यूम तयार करू शकेन बरोबर आता तुम्हाला दिसेल की लोडिंगसाठी लोडिंग पोर्ट आहे मला ते स्पष्टपणे लिहू द्या लोडिंग पोर्ट सबस्ट्रेट्स लोड करण्यासाठी वापरला जातो हे सब्सट्रेट 1 2 आणि 3 हे 3 सब्सट्रेट आहेत आणि ते सब्सट्रेट धारकाशी जोडलेले आहेत आता आपण पाहतो की एक बोट आहे ही प्रातिनिधिक आकृती आहे एक बोट आहे जी आपण हाय तापमानात गरम केली आहे आणि म्हणूनच या 3 सब्सट्रेट्सवर धातू डिपॉझिट होत आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की व्हेंट व्हॉल्व्ह का आहे व्हेंटसाठी व्हॉल्व्ह का आहे तर जेव्हा आम्हाला पोझिशन नंतर व्हायचे असेल तर मला वेफर्स अनलोड करायचा असेल तर मला हा व्हॉल्व्ह उघडावा लागला तर व्हॅक्यूम तुटलेला आहे आणि बाहेरून येणारी हवा व्हॅक्यूममध्ये प्रवेश करू शकते बरोबर चेंबरमध्ये प्रवेश करू शकतो तर थर्मल ऑक्सिडेशन कसे कार्य करते पुन्हा मी तुम्हाला सांगितले की आम्हाला त्यामागील भौतिकशास्त्र समजण्यात स्वारस्य नाही आम्ही त्यामागील भौतिकशास्त्र समजून घेण्यास उद्योग करत नाही कारण ही कल्पना नाही असे म्हटले जाते की हे असे आहे की ते धातूचे डिपॉझिट केले जाते आणि फायदा तोटा काय आहे ते तुम्हाला दिसेल आता हे प्रत्यक्षात कसे दिसते ही थर्मल ऑक्सिडेशन प्रणाली आहे ही थर्मल ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन प्रणाली आहे तर इथे हे पहायचे आहे ना कारण ते मेल्ट की नाही हे पाहायचे असते मग एक दृश्य बिंदू आहे हे चेंबर आहे ही बोटी ची पॉवर आहे माझ्याकडे चेंबर असेल आणि माझ्याकडे 2 बोटी असतील तर याचा अर्थ काय माझ्याकडे 2 बोटी आहेत ज्या प्रथम हिट करण्यासाठी आणल्या कारण तुम्ही पाहिले आहे की आम्ही क्रोम सोने जमा केले आहे लक्षात ठेवा क्रोमचा वापर सोन्याच्या अधिकारात सुधारणा करण्यासाठी केला जातो तर त्या बाबतीत माझ्याकडे एका बोटीत क्रोम इन वन बोट गोल्ड असणे आवश्यक होते तर मी फक्त पॉवर लागू करू शकतो मी फक्त एका वेळी या बोटीपैकी एका बोटीला पॉवर लागू करू शकतो बरोबर मी एक किंवा क्रोमला पॉवर लागू करू शकतो किंवा मी सोन्याला पॉवर लागू करू शकतो तर माझ्याकडे काही प्रकारचे स्विच असायला हवे काही प्रकारचे स्विच योग्य आहे जे कनेक्ट करेल जे माझी पॉवर पॉवर एकतर थंड किंवा पॉवर एकतर क्रोमशी जोडेल या प्रकरणात माझ्याकडे 2 आहेत माझ्याकडे 2 बोट्स आहेत क्रोम आणि सोने किंवा 2 या प्रकरणात क्रोम आणि सोने स्रोत मी काय करू शकतो मला पॉवर एकतर क्रोमशी किंवा सोन्याशी जोडायची आहे की हे कसे आहे कनेक्टिंग पोर्ट कनेक्टिंग पोर्ट स्त्रोत ते पॉवर ही आहे बोट किती अँपिअर रेखांकित करत आहे हे तुम्ही येथे पॉवर पाहू शकता का हा तुमचा व्हेरिएबल सप्लाय आहे तुम्ही व्होल्टेज बदलू शकता आणि तुम्हाला विद्युतप्रवाहात वाढ दिसून येईल आणि विद्युतप्रवाहातील संबंधित बदलामुळे या चेंबरमध्ये बोट गरम होईल आणि बोट येथे चेंबरच्या वरच्या बाजूला उभी राहील तुमचे सब्सट्रेट्स ठेवण्याची तरतूद आहे एकदा ते पूर्ण झाल्यावर तुम्ही हा विशिष्ट कक्ष उघडू शकता तुम्ही व्हेंट व्हॉल्व्ह उघडून हा विशिष्ट कक्ष उघडू शकता तर हे प्रत्यक्षात असे दिसते की हे हँडल आहे जे तुम्हाला दिसते हे चेंबर उघडण्याचे हँडल आहे ठीक आहे तर हे तुमचे फिजिकल वेपर डिपॉझिशन आहे थर्मल एव्हपोरेशन का आहे कारण आपण औष्णिक उर्जेने सामग्रीचे एव्हपोरेशन करण्यासाठी थर्मल एनर्जी वापरत आहोत कारण आपण गरम करत आहोत आम्ही बोट गरम करत आहोत अशाप्रकारे आपण अर्ज करत आहोत किंवा सामग्रीचे बाष्पीभवन करण्यासाठी थर्मल एनर्जी वापरत आहोत अगदी छान आता थर्मल एव्हपोरेशन म्हणजे काय हे समजल्यानंतर आपण इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन नावाच्या दुसर्या तंत्राकडे जावे तर आता थर्मल ऑपरेटरकडून आपल्याला इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन कडे का जावे लागेल आणि इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन कसे वापरले जाईल किंवा आपल्याला ते का वापरायचे आहे थर्मल एव्हपोरेशन मध्ये समस्या आहे का तर प्रथम आपण थर्मल ऑपरेटरऐवजी इलेक्ट्रॉन बीम ऑपरेटर का वापरावे हे समजून घेतले पाहिजे चला तर मग बघूया स्क्रीन आता मी तुम्हाला काय सांगितले माझ्याकडे बोट आहे माझ्याकडे काही साहित्य आहे बोटीचे तापमान सामग्रीच्या तापमानापेक्षा जास्त असावे आता आणखी एक मुद्दा म्हणजे बोटीचा मेल्टिंग पॉइंट हा तुमच्या धातूच्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा जास्त असावा बरोबर याचा अर्थ असा की जर माझ्याकडे 500 अंश सेंटीग्रेडचा वितळणारा बिंदू असेल तर माझ्या बोटीचा मेल्टिंग पॉइंट 500 अंश सेंटीग्रेडपेक्षा खूप जास्त असावा या प्रकरणात माझी बोट मेल्ट होणार नाही आणि फक्त बोटमधील सामग्री सहज वितळेल तर मुद्दा असा आहे की माझ्याकडे ५०० अंश सेंटीग्रेडवर वितळले जाऊ शकणारे साहित्य आहे आणि ५०० अंश सेंटीग्रेडच्या पुढे तुम्हाला बाष्पीभवन मिळेल का आता माझ्याकडे एक बोट आहे ज्याचा मेल्टिंग पॉइंट 500 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त आहे म्हणजे जेव्हा ही बोट 550 600 पर्यंत पोहोचेल तेव्हा बोटीच्या बोट मेटलला काहीही होणार नाही किंवा बाष्पीभवन होणार नाही फक्त बोटमधील सामग्री मेल्ट होईल आणि जमा होईल किंवा बाष्पीभवन होईल आणि शेवटी सब्सट्रेटवर जमा होईल योग्य पण जर या बोटीच्या आतील सामग्रीचा मेल्टिंग पॉइंट असेल तर बोटीच्या मेल्टिंग पॉइंट प्रमाणेच धातूचा मेल्टिंग पॉइंट असेल तर जर या बोटीच्या आत माझ्या धातूचा मेल्टिंग पॉइंट असेल जो मेल्टिंग पॉइंट च्या जवळ असेल तर ही बोट तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या धातूच्या बोटीच्या मेल्टिंग पॉइंट चा मेल्टिंग पॉइंट काय आहे अशा परिस्थितीत मी थर्मल एव्हपोरेशन वापरू शकत नाही कारण मी बोटीच्या मेल्टिंग पॉइंट सारखा मेल्टिंग पॉइंट असलेला धातू जमा करू शकत नाही नाहीतर काय होईल माझी बोटही एव्हपोरेशन सुरू होईल माझ्या बोटीचेही एव्हपोरेशन सुरू होईल ते वितळण्यास सुरवात होईल आणि जर माझे साहित्य धातू असेल तर मला धातू मिळण्याऐवजी मला मिश्र धातु मिळेल 2 भिन्न धातू बरोबर जमा होतील म्हणूनच अशा परिस्थितीत जिथे बोटमध्ये लोड केलेल्या सामग्रीचा मेल्टिंग पॉइंट बोट बनवलेल्या सामग्रीच्या मेल्टिंग पॉइंट च्या जवळ असेल तेव्हा आम्ही थर्मल एव्हपोरेशन वापरू शकत नाही आम्ही थर्मल एव्हपोरेशन वापरू शकत नाही या प्रकरणात आपल्याला इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन ठीक इलेक्ट्रॉन बीम ऑपरेटरकडे जावे लागेल चला तर मग लवकर पाहूया इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन ही एक फिजिकल एव्हपोरेशन प्रक्रिया आहे जी वापरकर्त्याला मानक प्रतिरोधक थर्मल एव्हपोरेशन वापरून प्रक्रिया करणे कठीण किंवा अशक्य असलेल्या सामग्रीचे एव्हपोरेशन करण्यास अनुमती देते बरोबर आम्हाला जे समजले ते म्हणजे इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन हे एक फिजिकल वेपर डिपॉझिशन आहे जे वापरकर्त्याला प्रतिरोधक थर्मल एव्हपोरेशन वापरून प्रक्रिया करणे कठीण किंवा अशक्य असलेल्या सामग्रीचे एव्हपोरेशन करण्यास अनुमती देते आम्ही नुकतेच उदाहरण पाहिले आहे की यापैकी काही सामग्रीमध्ये सोने टायटॅनियम सारख्या सामग्रीचा समावेश होतो सिलिकॉन डायऑक्साइड अॅल्युमिना सारखे काही सिरॅमिक्स योग्य परंतु जर तुम्हाला एखादे साहित्य सापडले तर तुम्हाला बोट सापडेल ज्या बोटीचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे तो पदार्थाच्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा कितीतरी जास्त आहे आणि साहित्य पिकवता येते तेथे साहित्य सोने असू शकते ते साहित्य निकेल असू शकते ते साहित्य कोणतेही क्रोम असू शकते बरोबर मग मी थर्मल एव्हपोरेशन वापरू शकतो परंतु ज्या परिस्थितीत मला बोटचे साहित्य सापडत नाही जे धातूच्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा जास्त आहे अशा परिस्थितीत मी थर्मल एव्हपोरेशन वापरू शकत नाही आणि आता इलेक्ट्रॉन बीम तयार करणे सोपे आहे उच्च विद्युत क्षेत्राच्या अधीन असलेल्या फिलामेंट वर विद्युत प्रवाह लागू केला जातो जर तुम्ही हे पाहिले तर जर तुम्हाला हा विशिष्ट आकृती दिसला तर आमच्याकडे फिलामेंट आहे जो उच्च विद्युत क्षेत्रावर आहे आणि मग एक एक्सीलरेटिंग गीअर ग्रिड आहे नंतर एक डिफ्लेक्शन प्लेट्स आहे आणि येथे एक वाकणारा चुंबक आहे तर येथून निर्माण होणारा इलेक्ट्रॉन बँड होईल आणि क्रुसिबलवर येथे आणि क्रुसिबलच्या आत क्रुसिबल आहे हे आपल्याला दिसेल तुमच्या साहित्याशिवाय काहीही नाही तर आता तुम्ही ही सामग्री क्रुसिबलमध्ये लोड केलेल्या मटेरियलवर इलेक्ट्रॉन बीममध्ये घटनाक्रमानुसार डिपॉझिट करत आहात आणि ते फिलामेंट एक्सीलरेटिंग गेट डिफ्लेक्शन प्लेट्स आणि बेंडिंग मॅग्नेटच्या मदतीने केले जाते येथे काय घडेल येथे इलेक्ट्रॉन बीम स्वीप करेल किंवा त्याचा एकच बिंदू असेल सर्व त्याला त्रिकोणी स्वीप असेल आणि अशा रीतीने ते मटेरियल स्वीप करेल ते सामग्री गरम करेल आणि साहित्य डिपॉझिट होईल क्रूसिबल खाली थंड केले जाते क्रूसिबल खाली थंड केले जाते त्यामुळे क्रुसिबलला काहीही होणार नाही इलेक्ट्रॉन बीमच्या उच्च नुकसानामुळे क्रूसिबलला त्रास होऊ नये आणि पुन्हा इलेक्ट्रॉन बीम करण्यासाठी हे आहे की आपण सामग्रीचे एव्हपोरेशन करण्याचा थर्मल मार्ग वापरत आहोत कारण शेवटी इलेक्ट्रॉन बीम ही गोष्ट इथे गरम करेल धातू गरम केल्याने धातू मेल्ट होईल आणि शेवटी एव्हपोरेशन होईल एव्हपोरेशन मुळे निक्षेप होईल बरोबर आम्ही अजूनही बाष्पीभवनाचे थर्मल दृश्य वापरत आहोत परंतु येथे ते प्रतिरोधक थर्मल एव्हपोरेशन नाही आम्ही हाई तापमान निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉन बीम वापरत आहोत तर या प्रकरणात आपण हाई तापमान असलेली धातू येथे ठेवू शकतो का आपण काळजी करत नाही तर आपण येथे पाहिले तर आम्ही काय लिहिले आहे आम्ही लिहिले आहे की फिलामेंटवर विद्युत प्रवाह लागू केला जातो जो हाई विद्युत क्षेत्राच्या अधीन असतो या फील्डमुळे फिलामेंटमधील इलेक्ट्रॉन्स येथे निसटतात आणि वेग वाढवतात इलेक्ट्रॉन्स मग चुंबकांद्वारे फोकस करून बीम बनवतात बरोबर येथे चुंबकाच्या साहाय्याने क्रूसिबल तयार करण्यासाठी वापरली जाते आणि नंतर क्रुसिबलच्या दिशेने निर्देशित केले जाते ज्यामध्ये स्वारस्य असलेले साहित्य समाविष्ट आहे तुमच्या क्रूसिबल च्या आत आहे बरोबर इलेक्ट्रॉन बीमची उच्च उर्जा सामग्रीमध्ये हस्तांतरित केली जाते ज्यामुळे एव्हपोरेशन सुरू होते अॅल्युमिनियमसारखे अनेक धातू प्रथम वितळतील आणि नंतर बाष्पीभवन सुरू करा जेव्हा सिरॅमिक्स सब्लिमेशन करेल प्रथम सब्लिमेशन होईल अॅल्युमिनियमसारख्या धातूच्या बाबतीत ते वितळेल परंतु सिरॅमिक्सच्या बाबतीत ते सब्लिमेशन होईल सब्लिमेशन म्हणजे काय सब्लिमेशन म्हणजे काय ते शोधा सब्लिमेशन म्हणजे काय आता सामग्रीची बाष्प क्रुसिबल पर्यंत जाते आणि सब्सट्रेटवर कोट करते आणि सब्सट्रेटला कोट करते तर प्रत्यक्षात प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन बीम घर्षण कसे दिसते हे असे दिसते आणि हे चेंबर आहे बरोबर हे सब्सट्रेटसाठी व्ह्यूइंग पोर्ट आहे स्त्रोतासाठी हे व्ह्यूइंग पोर्ट आहे प्रोग्राम वापरून आपण क्रुसिबल निवडू शकतो कारण इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन मध्ये यासारखे अनेक क्रूसिबल देखील असू शकतात आणि फक्त एक क्रूसिबल एक्सपोज आहे बाकीचे क्रूसिबल नाहीत म्हणजे जर तुम्ही X मटेरिअल डिपॉझिट करणे पूर्ण केले असेल तर तुम्हाला हा सब सोर्स होल्डर वळवावा लागेल आणि हा X या पोझिशनवर जाईल आपण सुरुवातीला असे म्हणूया की आपण XYZA लिहू या सुरुवातीला पहिले पाऊल आता एकदा का मी पदार्थातील सामग्री डिपॉझिट करून स्त्रोत X वरून एकदा का मी X मध्ये असलेली सामग्री डिपॉझिट करणे पूर्ण केल्यावर आपल्याला एक सामग्री डिपॉझिट करावी लागेल जी A वर आहे ती आमची प्रक्रिया आहे मग अशावेळी मी स्त्रोत अशा प्रकारे फिरवीन की आता माझा A येथे असेल माझा X येथे जाईल Y येथे जाईल Z येथे जाईल तर स्त्रोत फिरवत स्त्रोत फिरवण्यासाठी माझ्याकडे सोर्स रोटेशन सुविधा आहे जी आपण वापरून वापरू शकतो प्रोग्रामिंग मग माझ्याकडे ही यंत्रणा किंवा पंप आहे ज्याला टर्बो मॉलेक्युलर पंप म्हणतात आणि व्हॅक्यूम तयार करण्यासाठी वापरला जातो आणि व्हॅक्यूम तयार करण्यासाठी कमी केला जातो आणि नंतर माझ्याकडे हा पुरवठा आहे माझ्याकडे कोणते साहित्य निवडण्याचे विविध मार्ग आहेत मला डिपॉझिट करायचे आहे मुद्दा असा आहे की थर्मल एव्हपोरेटर वापरून थर्मल एव्हपोरेशन वापरून जमा करणे कठीण असलेल्या सामग्रीसाठी तुम्ही ई बीम एव्हपोरेशन वापरू शकता तर म्हणून आम्हाला काय समजले आम्हाला 2 गोष्टी समजल्या प्रथम आपण थर्मल एव्हपोरेटर पाहिले आहे आणि दुसरे म्हणजे आपण ई बीम पाहिले आहे काय फरक आहे थर्मल एव्हपोरेशन मजबूत आहे हे सोपे आणि वापरात व्यापक आहे ते अनेक सामग्री वापरते ज्यामध्ये तुम्ही तंतु ते उष्ण एव्हपोरेशन स्त्रोत पाहू शकता जे टॅंटलम मॉलिब्डेनम टंगस्टन फिलामेंट्स ठीक आहे एव्हपोरेशन स्त्रोत गरम करण्यासाठी तर ही बोट ठीक आहे ठराविक फिलामेंटचे प्रवाह सुमारे 250 ते 300 अँपिअर आहेत जे सब्सट्रेट्स IR आणि दृश्यमान रेडिएशन गरम बोट किंवा क्रूसिबलद्वारे दूषित होण्याच्या समस्यांना एक्सपोज करतात जर क्रूसिबल किंवा बोट दूषित असेल तर ते दूषित पदार्थ सब्सट्रेटवर देखील डिपॉझिट होतील म्हणूनच दूषित होण्याचा प्रश्न आहे का तथापि हे वापरणे खूप सोपे आहे कारण आपल्याला फक्त सब्सट्रेट कमी करावे लागेल आणि पॉवर लावावी लागेल आणि बोट गरम होईल जेव्हा बोट गरम होईल तेव्हा बोटमधील सामग्री गरम होईल सामग्री मेल्ट होण्यास सुरवात होईल मग ते एव्हपोरेशन सुरू होते ते योग्यरित्या ऑपरेट करण्यासाठी अगदी सोपे डिपॉझिट केले जाईल तथापि काही तोटे आहेत ई बीम एव्हपोरेशन बद्दल काय तुमच्या इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन बद्दल काय इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन अत्यंत अष्टपैलू आहे अक्षरशः आपण पहात असलेली कोणतीही सामग्री अक्षरशः कोणतीही सामग्री डिपॉझिट केली जाऊ शकते तथापि हे केवळ डिझाइनमध्येच नाही तर ऑपरेशनमध्ये देखील थोडेसे क्लिष्ट आहे ते कसे वापरायचे तुम्हाला ई बीम एव्हपोरेशन वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यावे लागेल वेफर कमी गरम केल्याने फक्त लहान स्त्रोत क्षेत्र खूप उच्च तापमानात गरम केले जाते आणि कमी दूषित होते आम्ही पाहिले आहे की क्रुसिबलमध्ये तुम्ही पाहिले आहे की तुम्ही सामग्री लोड केली आहे ई बीमच्या बाबतीत जमा करण्यासाठी ही तुमची सामग्री आहे आता इलेक्ट्रॉन बीम येईल आणि एका वेळी फक्त एक विशिष्ट क्षेत्र फक्त एक विशिष्ट क्षेत्र गरम होईल कारण फक्त विशिष्ट क्षेत्र गरम होते म्हणूनच थर देखील थर्मल एव्हपोरेशन च्या बाबतीत तितके गरम होणार नाही आम्ही एकाच वेळी संपूर्ण सामग्री संपूर्ण सामग्री गरम करत होतो बरोबर तर या ई बीम एव्हपोरेशन च्या बाबतीत फक्त लहान स्त्रोत क्षेत्र गरम केले जाते वेफरमध्ये खूप कमी दूषितता आणि कमी गरम होते पुढे सब्सट्रेटला सेकंडरी इलेक्ट्रॉन रेडिएशनचा पर्दाफाश होतो तुम्हाला दिसेल की त्यात एक कमतरता आहे ते सब्सट्रेटला सेकंडरी इलेक्ट्रॉन रेडिएशन च्या संपर्कात आणते आणि उच्च व्होल्टेज इलेक्ट्रॉन x किरण निर्माण करू शकतो उच्च इलेक्ट्रॉन बीम्स कोणते क्ष किरण निर्माण करतात यावरून आपण फिजिक्स अभ्यास केला आहे ना जेव्हा आपण हा अतिशय उच्च इलेक्ट्रॉन बीम वापरतो तेव्हा x किरणांची एक पिढी होते आता x किरणांची ही पिढी कठीण आहे कारण आपल्याला MOSFET मध्ये समस्या निर्माण होईल तर एमओएसएफईटीमध्ये ई बीम एव्हपोरेशन वापरता येत नाही कारण x किरणांमुळे सबस्ट्रेट्स आणि डायलेक्ट्रिक खराब होतात आणि हे किंवा यामुळे MOSFET मध्ये अडकलेले शुल्क होऊ शकते तर मुद्दा असा आहे की ई बीम एव्हपोरेशन च्या बाबतीत आम्ही दुर्दैवाने MOSFET मध्ये वापरू शकत नाही कारण या x किरणांमुळे तुमच्या डायलेक्ट्रिक्स चे नुकसान होईल हा x किरण तुमच्या सब्सट्रेटला हानी पोहोचवेल आणि यामुळे अडकलेले शुल्क ठीक होऊ शकते तर आम्ही काय पाहिले आपण सामग्री जमा करण्याचे 2 मार्ग पाहिले आहेत एक थर्मल एव्हपोरेटर वापरत आहे दुसरा इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन वापरत आहे अशा प्रकारे आतून इलेक्ट्रॉन बीम एव्हपोरेशन आतून कसे दिसेल तर हे चेंबर कसे दिसते ते पाहूया तुम्ही पाहाल की हे याच्यासारखेच आहे ठीक आहे ही बंद चेंबर आहे आता मी दाखवत आहे जेव्हा तुम्ही चेंबर उघडता तेव्हा ते कसे दिसते ते ठीक आहे तर येथे तुमचा स्त्रोत ठीक आहे येथे तुमचे सब्सट्रेट्स आहेत येथे तुमचे सब्सट्रेट्स ठीक आहेत आता मी मुद्दाम हा सब्सट्रेट 45 डिग्रीच्या कोनात लोड केला आहे कारण एका प्रक्रियेसाठी 45 डिग्रीवर धातू डिपॉझिट होण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे अन्यथा सब्सट्रेट लोड केले जातात जसे मी येथे दाखवले आहे जे येथे याप्रमाणे सपाट आहे ठीक आहे तुम्ही सब्सट्रेट पाहू शकता जो मी याप्रमाणे लोड केला आहे तर याबद्दल काळजी करू नका फक्त हे समजून घ्या की एक सब्सट्रेट होल्डर आहे जो यासारखा दिसत आहे मग तेथे एक शटर आहे आम्हाला शटरची आवश्यकता का आहे कारण जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत हे वितळले आहे तुम्हाला शटर उघडायचे नाही किंवा कधी उघडायचे नाही तुम्ही पोहोचलात आम्हाला सांगू द्या की ५०० नॅनोमीटर जमा करा तुम्ही ५०० नॅनोमीटरवर पोहोचल्यावर हे शटर तुम्ही बंद करावे हे शटर आहे ना शटर याचा अर्थ ते बंद होईल ते सामग्री आणखी डिपॉझिट होण्यास थांबवेल कारण मी शटर ला धक्का दिल्यास सामग्री शटर वर डिपॉझिट होईल ते थरापर्यंत पोहोचणार नाही जर मी शटर उघडले तर फक्त सामग्री सब्सट्रेटपर्यंत पोहोचेल का क्षमस्व आता तुम्ही इतर गोष्टी पाहत आहात ते म्हणजे ई बीम एव्हपोरेशन येथून होते तेथे एक स्त्रोत आहे तेथे एक चुंबक आहे आणि या चुंबकामुळे ई बीम या विशिष्ट भागातून येईल तर आपण येथून पाहू या की यामुळे या विशिष्ट क्षेत्रातून ई बीम होईल आणि हे माफ करा कारण ई बीम विशिष्ट क्षेत्राचे एव्हपोरेशन करेल आणि हे या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल स्त्रोतावर लक्ष केंद्रित करेल ठीक आहे आणि या सामग्रीच्या खाली या खाली एक थंड क्षेत्र आहे आम्ही याला किती शक्ती देत आहोत हे तुम्हाला येथे दिसते ते टर्बो मॉलिक्युलर आहे आपण स्पष्टपणे पाहिल्यास ते चेंबरशी जोडलेले आहे तर ते हवा शोषून घेईल आणि व्हॅक्यूम तयार करेल म्हणून जेव्हा मी दार उघडतो तेव्हा असे दिसते येथे एक क्रिस्टल आहे ज्याला क्वार्ट्ज क्रिस्टल मायक्रोबॅलन्स म्हणतात पोझिशन किती केले आहे हे समजण्यासाठी वापरले जाते क्वार्ट्ज क्रिस्टल मायक्रोबॅलेंस ठीक आहे क्वार्ट्जमध्ये एक गुणधर्म आहे त्याला पीझोइलेक्ट्रिक गुणधर्म म्हणतात याचा अर्थ जेव्हा आपण दाब लावतो तेव्हा व्होल्टेजमध्ये बदल होतो तेव्हा आपण या गुणधर्माचा वापर करून चित्रपटाची जाडी किती आहे हे समजू शकतो आणि जेव्हा जाडी गाठली जाते तेव्हा आपण सिस्टमला अशा प्रकारे प्रोग्राम करू शकतो की जेव्हा ही विशिष्ट फिल्म असेल तेव्हा शटर बंद होईल फिल्मची जाडी पोहोचली आहे की आपल्या इच्छित जाडीची फिल्म पोहोचली आहे शटर जवळ येईल का तर Q cm हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे जे ई बीम एव्हपोरेशन किंवा PVD मध्ये सामान्यतः फिल्मची किती जाडी योग्यरित्या जमा झाली आहे हे समजून घेण्यासाठी वापरले जाते तर असे म्हटल्यावर आता तुम्हाला फिजिकल वेपर डिपॉझिशन माहित आहे बरोबर तर आत्तापर्यंत आपण काय पाहिले एक थर्मल ऑक्सिडेशन 2 थर्मल एव्हपोरेशन बरोबर 3 ई बीम बरोबर थर्मल एव्हपोरेशन आणि ई बीम एव्हपोरेशन वापरून आपण धातू जमा करू शकतो आपण सेमीकंडक्टर जमा करू शकतो आपण इन्सुलेटर डिपॉझिट करू शकतो प्रत्येक तंत्राच्या प्रत्येक तंत्रात काही त्रुटी आहेत ते तंत्र 2 आणि तंत्र 3 आहेत जे आपण थर्मल ऑक्सिडेशन सह पाहिले आहे आपण सिलिकॉन वाढवू शकतो डायऑक्साइड किंवा SiO2 बरोबर सिलिकॉन डाय ऑक्साईड इतकं आपण पाहिलं बरं का आपण हे पाहिलं कारण MOSFET चे फॅब्रिकेशन बनवण्याच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्याला धातू जमा करावी लागेल आपल्याला सिलिकॉन डायऑक्साइड वाढवावे लागेल आपल्याला वेगवेगळे इन्सुलेटर वाढवावे लागतील आणि म्हणूनच आम्ही उपलब्ध असलेल्या अनेक तंत्रांचा शोध घेत आहोत ज्यामुळे आम्ही MOSFET साठी प्रक्रिया डिझाइन करू शकतो आणि जर तुम्हाला हे उपकरण माहित आहे मग आम्हाला माहित आहे की आम्ही ते कोणत्या प्रकारच्या पाककृती वापरू शकतो तर फिजिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय आणि आपण MOSFETs साठी फिजिकल शरीराची स्थिती कशी वापरू शकतो हे शिकवण्याचे हेच कारण आहे तर मी या विशिष्ट वेळी मॉड्यूल पूर्ण करेन आणि त्याच लेक्चरसाठी पुढील मॉड्यूलमध्ये आपण काय पाहणार आहोत आपण आणखी एक फिजिकल वेपर डिपॉझिशन तंत्र पाहणार आहोत ज्याला स्पटरिंग म्हणतात आणि नंतर आपण केमिकल वेपर डिपॉझिशन कडे जाऊ जिथे आपण केमिकल वेपर डिपॉझिशन वापरून विविध सामग्री कशी जमा करू शकतो हे आपल्याला खरोखर समजते तुम्ही अशा प्रकारे पाहिले आहे की तुम्ही सिलिकॉनला पाण्याच्या वेपर वर रिएक्शन देताना पाहिले आहे बरोबर Si 2H2O SiO2 2H2 right आम्ही वेट ऑक्सिडेशन मध्ये पाहिले आहे जे एलपीसीव्हीडी देखील आहे जे कमी दाबाचे केमिकल वेपर डिपॉझिशन देखील आहे तर हे तंत्र समजून घेणे कठीण नाही हे तुम्हाला समजते मुद्दा असा आहे की आपल्याला हे तंत्र माहित असले पाहिजे तर आम्ही ते उपकरणांच्या वास्तविक बनावटीमध्ये वापरू शकतो ठीक आहे तर मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन तुम्ही ही खास गोष्ट वाचली आहे जी मी तुम्हाला आज सांगितली आहे हे व्याख्यान पुन्हा एकदा समजून घ्या ना सर्व लेक्चर्स पुन्हा एकदा समजून घ्या आणि एकदा आम्ही लेक्चरला पोहोचल्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा ज्यामध्ये मी तुम्हाला MOSFET कसे बनवले आहे ते दाखवू शकेन त्यानंतर जर तुम्हाला समजले नाही तर तुम्ही माझे प्रश्न विचारा ठीक आहे तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा काळजी घ्या आज मी तुम्हाला शिकवलेल्या गोष्टींकडे पाहा त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या फिजिकल वेपर डिपॉझिशन आहेत बरोबर आणि पुढच्या वर्गात भेटताच मी तुम्हाला साहित्य जमा करण्याचा एक मेकॅनिकल मार्ग दाखवू लागेन आणि तो म्हणजे तुमचा स्पटरिंग म्हणजे नेमके काय स्पटरिंग म्हणजे ठीक आहे मग तुम्ही काळजी घ्या मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन बाय